नमस्कार मी शुभज्योती समादार डिजास्टर प्रेव्हेंशन रीसर्च इन्स्टिटयूट क्योटो युनिव्हर्सिटी येथून आहे डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर च्या लेक्चर सिरीज मध्ये तुमचे स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण कॉग्निटिव्ह आणि हयूरिस्टिक दृष्टिकोनातून डिझास्टर ची तयारी याबद्दल बोलणार आहोत आपण याआधीच सांस्कृतिक आणि सामाजिक घटक हे डिझास्टर च्या तयारीत कशा भूमिका निभावतात त्याबद्दल चर्चा केली आहे परंतु जेव्हा तुम्ही लोकांशी त्यांना डिझास्टर च्या विरुद्ध तयार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बोलतात तेव्हा वैयक्तिकरित्या काय घडत असते कुठल्या प्रकारचे कॉग्निटिव्ह आणि हयूरिस्टिक दृष्टिकोन तिथे असतात ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि यावर आपले लक्ष केंद्रित करणार आहोत तर आपण अशी चर्चा केली होती की डिझास्टर ला फक्त कुणीही वैयक्तिक रित्या सामोरे जात नाहीत परंतु वास्तविक जीवनामध्ये आपल्याला सर्वांना वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क डिझास्टर रिस्क किंवा पर्यावरणीय रिस्क किंवा आर्थिक रिस्क असतात हे फक्त रिस्क चा एक भाग आहेत जीवन हीच एक रिस्क आहे डिझास्टर हे काही वेगळे असे नाही तर आपल्याकडे आरोग्याची रिस्क शैक्षणिक रिस्क नोकरीची रिस्क आहे तेव्हा मी यांचा प्राधान्यक्रम कशाप्रकारे लावू शकतो यातील कोणती रिस्क मी घेऊ शकतो आणि कोणत्या रिस्क कडे दुर्लक्ष करू शकतो कारण बरेच लोक मला उपदेश करत असतात की या रिस्क ची जास्त काळजी घ्या आणि त्यासाठी उपाययोजना करून ठेवा तेव्हा आपण आधीच सांस्कृतिक दृष्टिकोनातून चर्चा केली आहे आणि या लेक्चर मध्ये आपण कॉग्निटिव्ह आणि हयूरिस्टिक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करूयात तेव्हा ते म्हणत आहेत की तुम्ही सांस्कृतिकदृष्ट्या पक्षपाती आहात व सांस्कृतिक दृष्ट्या प्रभावित आहात परंतु दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमचे स्वतःचे निर्णय घ्यावे लागतात म्हणजेच ती तुमची जबाबदारी होते आणि तुम्ही एकटेच काय करायचे आणि काय करायचे नाही याचे निर्णय घेत असतात इथे दुसरी कोणीही व्यक्ती काहीही म्हणत नाही जर तुम्हाला असे वाटत नसेल की त्यांनी तुम्हाला जबरदस्ती करू नये तसेच प्रभावित करू नये किंवा तुमच्यावर दबाव आणू नये परंतु हे तुम्हीच आहात ज्यांना हे निर्णय घ्यायचे आहेत तेव्हा मानवी मेंदूच्या आत काय चालले आहे तिथे कोणती इंटलेक्च्युअल रीजनिंग प्रोसेस घडत असते ते जाणून घेणे इम्पॉर्टंट आहे आपल्याला लोकांना डिझास्टर विरुद्ध प्रिव्हेंटिव्ह एक्शन घेण्यासाठी इनकरेज करायचे आहे असे करताना कल्चर नक्कीच इम्पॉर्टंट पार्ट आहे परंतु आपल्याला स्वतःचे मन असते आपल्याला शेजारी असतात आपले मित्र मंडळी असतात आपण इतर को वर्कर सोबत काम करत असतो अशा आणि इतर बऱ्याच लोकांचा आपल्यावर प्रभाव असतो परंतु माझ्या एक्शन आणि माझी एटीट्यूट हे माझे स्वतःचे असते मी काय ऍक्शन घेतो यावर इतरांचा देखील प्रभाव असू शकतो नक्कीच कल्चर इम्पॉर्टंट आहे पण ही व्यक्ती शहाणा आहे की गरीब कोणाला तरी तो शहाणा वाटतो तर कुणाला तो गरीब आहे असे वाटते केवळ कल्चरल फरकच नाही तर एखाद्या भूमिकेसाठी इंडिविडुअल पर्सनल डिफरन्स देखील आहेत लोकांना डिफरंट गोष्टी समजतात ते केवळ एक प्रकारची कल्चर नसून एक प्रकारची सोशल सिस्टम आहे वैयक्तिक कारण किंवा इतर अनेक कारणांमुळे लोक विशिष्ट पद्धतीने विचार करण्यास उद्युक्त करतात आम्ही दररोज आरशात डोकावतो असे नाही की मी कसे चांगले दिसत आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे नाही परंतु आपल्याकडे आणखी एक प्रकारचा आरसा आहे जो आपण इच्छितो की आपण जे करीत आहोत ते बरोबर की चुकीचे सामाजिकरित्या स्वीकारले जाणार आहे की नाही वैयक्तिकरित्या मान्य आहे की नाही म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपला स्वतःचा निर्णय ठीक आहे मुळात लोकांचा त्यांच्या कल्चर कडेच कल असतो याबद्दल आपण चर्चा केली आहे त्यासोबतच लोकांना स्वतःचे मन असते तेव्हा आपण डिझास्टर रिस्क प्रिपेअरनेस प्रमोट करण्यासाठी साधारणपणे काय करतो उदाहरणार्थ रोड एक्सीडेंट किंवा त्यासारखे काही साधारणपणे आपण अशा प्रकारची जाहिरात करतो समजा तुम्ही बाईक वर बसून प्रवास करत आहात किंवा कार मध्ये बसून प्रवास करत आहात रस्त्यावर तुम्हाला काही अलार्म पोस्टर दिसतात तुम्ही रॅश ड्रायव्हिंग करत असाल तर काही घटना घडू शकतात पोस्टर मध्ये दाखविल्याप्रमाणे काहीसे तुमच्यासोबत होऊ शकते म्हणून तुम्ही काळजी घ्यावी अशा प्रकारचे पोस्टर पिक्चर सर्वत्र आढळतात ते खूप कॉमन आहेत आपण पाहू शकता की रोड सेफ्टी साठी आपल्याला रिस्क अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही हे पिक्चर दाखवितो प्रत्येक वेळी आपण रस्त्यावर जाताना आपण हे पाहू शकता वरचे पोस्टर खूप सुंदर आहे ' हॅप्पीनेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन' 'happiness is a journey not a destination' विकेंड सेफ ड्राईव्ह स्टे अलाईव्ह ड्राईव्ह टू सर्व्हिव्ह weekend Safe drive Stay alive drive to survive अशा प्रकारची पोस्टर असतात अशा प्रकारचे कॉमन पोस्टर रोड सेफ्टी आणि डिझास्टर साठी असू शकतात त्याच प्रमाणे हेल्थ रिस्क कडे पाहताना आपण लोकांना स्मोक करू नये असे सांगू शकतो वर स्लाईड मध्ये एक छान आणि प्रिसाइज पोस्टर दिले आहे स्मोकिंग मुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होतो म्हणून स्मोक करू नये या पोस्टरमध्ये ऑडियन्स साठी त्यांनी स्मोक का करू नये याबद्दल बरीच माहिती दिली आहे तुम्ही स्मोक का करू नये याचे खूप सुंदर उदाहरण आहे तुम्ही सिगारेट स्मोकिंग करत असाल तर ऍक्च्युली तुम्ही स्वतःला बर्निंग करत आहात म्हणून स्मोक करू नये ओबेसिटी हा मॉडर्न सोसायटी मधील कॉमन प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम केवळ भारतातच नाही तर इतर कंट्री मध्ये देखील विशेषतः अमेरिकेत आहे ओबेसिटी ही वेगळ्या प्रकारची हेल्थ रिस्क आहे तुम्ही जंक फुड खात असाल तर त्याचे पुढील कॉनसिक्वेन्स म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो आता या जाहिराती पाहता या मेसेज मागचा मुख्य भाग म्हणजे तुम्हाला कोणती कल्पना येऊ शकते प्रत्येकाकडे पहा या सर्व पोस्टर्सकडे त्यांचे लक्ष फक्त एक गोष्ट आहे म्हणजेच त्यांना अॅक्च्युअली तुमची भीती वाढवायची आहे त्यांना तुमचे मलाडाप्टिव गैरप्रकार बिहेवियर स्टॉप करायचे आहे जर आपण पूरविरूद्ध तयारी केली नाही तर तुमचे घर बुडेल आपण भूकंप प्रतिरोधक बिल्डिंग तयार न केल्यास आपली बिल्डिंग कोसळेल आपण जखमी व्हाल किंवा मृत्यू येऊ शकेल तेव्हा टारगेट ऑब्जेक्टिव्ह असे आहेत की तुमची भीती वाढवायची आहे जर ते तुमची भीती वाढवू शकले तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही रिस्क प्रिपरेशन हाय रिस्क पर्सेप्शन वाढवाल एकदा का ते झाले म्हणजे तुम्ही रॅश ड्रायव्हिंग करणार नाही पूर प्रोटेक्शन मेजर्स शिवाय बिल्डिंग बांधणार नाहीत तुम्ही अनावश्यक गोष्टी त्यांच्यापासून भविष्यात धोका आहे अशा गोष्टी करणार नाही या ठिकाणी फोकस म्हणजे तुमची भीती वाढविणे असा आहे सध्याचा कॉग्नेटिव्ह ह्युरिस्टिक अप्रोच पाहता आता ते म्हणत आहेत की माझ्या स्मोकिंग साठी डिफरंट कारणे आहेत हा माझ्या साठी स्मोकिंग एक प्रकारचा आनंद आहे माझ्या शरीराला निकोटीन ची गरज आहे किंवा मला कोणीतरी सांगितले की स्मोकिंग करताना मी खूप स्मार्ट सुंदर आणि इंटेलिजंट फॅशनेबल दिसतो मी स्मोकिंग करत असताना लोक माझ्याकडे बघतात किंवा असेच बरेच काही इतर कारणे असू शकतात म्हणजेच मी स्मोकिंग केवळ एकाच कारणासाठी न करता माझ्याकडे बरीच कारणे आहेत म्हणजेच मला कारणे देण्याची भीती नाही मला माहिती आहे मी लठ्ठ आहे मला ओबेसिटी प्रॉब्लेम आहे मला माहिती आहे माझे घर पूर परिस्थिती क्षेत्रा मध्ये बांधण्यात आले आहे किंवा मला माहिती आहे की आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे तरीही मी रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी लागणारे टँक मी बांधले नाही ओबेसिटी च्या दृष्टीने विचार करता मला माहिती आहे की मी जाड आहे परंतु तुम्ही मला ते न सांगता तुम्ही माझी भीती वाढवत आहात मी स्मोक करत असेल तर ते धोकादायक आहे मी बऱ्याच वेळा आहार नियंत्रण केले आहे परंतु लठ्ठ पणा कमी झाला नाही मला माहित आहे की मी बरेच वेळा कसे प्रयत्न केले आहेत परंतु तो कसा नियंत्रित करायचा हे मला सांगा जर सुनामी येणार असे आणि तुम्ही लोकांची भीती वाढवत असाल तर ते असा विचार करतील की एक दिवस सुनामी येणारच आहे ही नैसर्गिक क्रिया आहे नैसर्गिक घटना आहे त्यापासून आपले संरक्षण होऊ शकत नाही आणि हे फारच मोठे असेल व मला फारच भीती वाटत असेल तर मी एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे आत्मसमर्पण म्हणजेच हे आत्महत्या केल्यासारखेच आहे मी प्रारब्धवादी आहे मी कुठलीही एक्शन घेणार नाही म्हणून माझ्याकडे या देवाच्या अवकृपेला आणि या प्रचंड आपत्तीला शरण जाण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही म्हणून वाढती भीती आपत्तीच्या तयारीस चालना देण्यास फारशी मदत करणार नाही जर फक्त भीती वाढत असेल म्हणजेच लोक प्रारब्धवादी होत आहे तिथे रिस्क आहे हे मला माहित आहे अशावेळी मी काय करू शकतो तर आपण लोकांना सांगू शकतो की त्यांनी काय केले पाहिजे आणि ते फक्त रिस्क मध्ये आहे असे सांगून चालणार नाही तर ती रिस्क कशी कमी करता येईल हे देखील त्यांना सांगितले पाहिजे आणि हा महत्त्वाचा मेसेज प्लॅनर साठी आणि अभ्यासकांसाठी आणि तसेच लोकल गव्हर्मेंट साठी देखील आहे तेव्हा जर आपण सरळ हा उपाय प्रयत्न करून पहायला हरकत नाही असे सांगितले समजा एखाद्या व्यक्तीला जर लठ्ठपणाची समस्या असेल आणि त्यांना आपण फक्त सहज असे सांगितले की तुम्ही जास्त फळे आणि भाजीपाला खाऊ शकतात आणि सकाळी व संध्याकाळी जास्त चालू किंवा पळू शकतात आणि हे केले तर नक्कीच तुमचे फॅट कमी होतील आणि तुमची लठ्ठपणाची समस्या कमी होईल अशाप्रकारे फक्त त्यांची भीती न वाढवता तो किँवा ती बरेच प्रोत्साहित होऊन हे करायला तयार होतील त्याचप्रमाणे जर तिथे भूकंप होणार असेल आणि जर आपण लोकांना सांगितले की तिथे भूकंप झाला तर कृपया तुम्ही फर्निचर टेबल च्या खाली बसून तुमच्या डोक्याचे व तुमच्या स्वतःचे संरक्षण करू शकतात जर तिथे सुनामी येणार असेल तर ताबडतोब उंच ठिकाणी डोंगराळ भागात जा जिथे सुनामीच्या लाटा पोचू शकत नाही तर मग जर मला धूम्रपान सोडायचे आहे आणि धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे पण मला असे बऱ्याच वेळा वाटते तेव्हा तुम्ही सांगितले की माझ्याकडे एक पॅच आहे आणि जर तुम्ही तो तुमच्या हातावर ठेवला तर तुम्हाला धुम्रपानासाठीची इच्छा कमी करण्यास ते नक्कीच मदत करेल आणि अशा प्रकारे बऱ्याच प्रमाणात धूम्रपान सोडण्यास याची मला मदत होईल फक्त कशाबद्दलची तरी माझी भीती इथे मला मदत करणार आहे पण जर तुम्ही मला काय करायचे हे देखील सांगितले तर ते नक्कीच महत्त्वाचे आहे तेव्हा मी तुम्हाला पर्याय देत आहे आणि म्हणून जर मी एखाद्याला पुरा साठी हे खाली करायला सांगितले आणि त्याला सांगितले की इथे अशा बऱ्याच समस्या आहेत पण त्याला निर्णय घेणे कठीण होईल कारण ही जागा किती धोकादायक आहे हे त्याला माहीत नाही आणि तसेच हे रिकामे करणे प्रभावी आहे की नाही हे देखील माहित नाही

आपण हे बांगलादेश मधील छोटे उदाहरण पाहू इथे भूगर्भातील पाणी आर्सेनिक मुळे दूषित झाले आहे आणि येथील लोक त्याविरोधात झुंज देत आहे आणि म्हणून ते जमिनीवरील पाण्याचा पिण्यासाठी वापर करत आहे परंतु जमिनीवरील पाणी देखील दूषित झाले आहे आणि त्यामुळे पाण्या द्वारे होणारे आजार पसरत आहेत जर तुम्ही जमिनीवरील पाणी पिण्यासाठी वापरले तर तुम्हाला डायरिया डिसेंट्री यासारखे आजार होऊ शकतात आणि म्हणून त्यांनी 1980 मध्ये बांगलादेशात ग्रामीण भागामध्ये हातपंप इन्स्टॉल करण्यासाठी सुरुवात केली मात्र एका दशकानंतर ताबडतोब हे हातपंप देखील आर्सेनिक मुळे दूषित झाले आहेत हे त्यांच्या लक्षात आले आणि तुम्ही इथे या मॅप मध्ये हे बांगला देशांमधील बराच भाग मुळतः दक्षिण भागातील किनारपट्टीच्या क्षेत्रात हे दूषित झालेले पाहू शकतात आता 1 2 मिलियन लोकांमध्ये अर्सेनिकॉसिस ची लक्षणे दिसत आहेत आणि 30 ते 40 मिलियन लोक धोक्यात आहे तेव्हा आर्सेनिक मुळे कॅन्सर होऊ शकतो आणि इतर बरेच आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात आता यासाठी आपण काय करू शकतो तर याचा उपाय सोपा आहे कुणीतरी सांगत आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग हे फार महाग नाही परंतु तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या छतावरून पावसाळ्याच्या दिवसात पडणारे पाणी जतन करून ठेवावे लागेल आणि ते तुम्हाला कोरड्या ऋतूसाठी जतन करून नंतर तुम्ही ते वापरू शकता आपण या टेक्नॉलॉजिकल भागाकडे नंतर पाहू यात तेव्हा आपण इथे लक्ष केंद्रित करूयात समजा हे सिंबोलिक डिझास्टर आहे किंवा हे प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम किंवा एन्व्हायर्नमेंटल रिस्क प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम आहे आता हा बांगलादेश आहे आणि जर इथे फक्त हे एकाच व्यक्तीने केले तर माझ्या म्हणण्याप्रमाणे हे इथे कार्य होणार नाही तेव्हा इथे आपल्याला काय करायची गरज आहे तर आपल्याला ही टेक्नॉलॉजी एकानंतर एक अशी राबवण्याची गरज आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या छोट्या टाक्या त्यांच्या स्वतःच्या घरावर इन्स्टॉल केल्या पाहिजेत तेव्हा इथे प्रत्येकाने त्याच्या घरावर हे असे केले पाहिजे तेव्हा नंतरच आपण हे बरोबर करत आहोत असे म्हणू शकतो आणि म्हणून जर आपण करोडो लोकांना या रेनवॉटर हार्वेस्टिंग टॅंक इन्स्टॉल करायला प्रोत्साहित केले तरच बांगला देशांमधील पिण्याच्या पाण्याची रिस्क बऱ्याच प्रमाणात कमी होईल तेव्हा प्लॅनर म्हणून आपल्याला हे आव्हान आहे आता ते हे कसे करणार इथे कॉग्निटिव्ह आणि ह्युरीस्टिक दृष्टिकोनातून विचार करावा लागेल कल्पना करा की आपल्याकडे चार लोक आहेत आणि आपण त्यांना या रेनवॉटर हार्वेस्टिंग टॅंक इन्स्टॉल करायला सांगत आहोत हे फार सरळ आहे हे चार लोक बांगलादेशातील किनारपट्टीच्या क्षेत्रातील नागरिक आहेत आणि आपण त्यांना या छोट्या घरगुती टॅंक इन्स्टॉल करायला सांगत आहोत तेव्हा जर तुम्ही त्यांना असे सांगितले तर त्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न काय येईल ते काय विचार करतील काही कल्पना करू शकतात का जर मी तुम्हाला सांगितले कि कृपया पुरापासून संरक्षण करणारे बिल्डिंग मटेरियल तुमच्या घरामध्ये वापरा किंवा भुकंपापासून संरक्षण देणारे बिल्डिंग मटेरियल तुमच्या घरामध्ये वापरा तर तुम्ही असे करणार का फक्त सेकंदासाठी विचार करा की खरोखर आपण असे करू की नाही आणि म्हणून जर आपण त्यांना या टाक्या इन्स्टॉल करण्यासाठी सांगितले तर त्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न काय येईल ते काय विचार करतील जे पाणी मी पिण्यासाठी वापरतो ते खरोखर रिस्की आहे का तेव्हा याच प्रमाणे जर मी तुम्हाला फ्लड इन्शुरन्स घ्यायला सांगितले किंवा तुमचे घर भूकंप प्रतिरोधक बांधायला सांगितले तर तुम्ही आधी विचार कराल की मी ज्या जागेवर रहातो तिथे खरोखर भूकंप घडतात का खरोखर हे भूकंप बाधित क्षेत्र आहे का आणि म्हणून याचप्रमाणे पहिली व्यक्ती विचार करेल मी धोक्यात आहे माझ्या पिण्याच्या पाण्याची क्वालिटी खरोखर चांगली आहे की वाईट आहे तेव्हा पहिली व्यक्ती कदाचित असे समजले की मला जे पाणी पिण्यासाठी पुरवले जाते ते खरोखरच सद्यस्थितीत चांगले नाही आणि म्हणून खरोखर मला अशा टाकी ची गरज आहे आणि म्हणून तो हे करायला पुढे जाईल इथून सुरुवात केल्यानंतर हा बराच लांबचा प्रवास आहे आणि इथे तुमच्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहे हे इतके सरळ नाही की तुम्ही मला टाकी इन्स्टॉल करण्याबद्दल सांगत आहेत खरोखर हा प्रवास फार मोठा आहे तेव्हा दुसरी व्यक्ती काय विचार करेल कदाचित तो देखील विचार करेल की माझे पाणी चांगले नाही आणि म्हणून तो देखील रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय मान्य करेल तिसरी व्यक्ती तो कदाचित विचार करेल माझे पाणी खरोखर चांगले आहे आणि मला टाकीची गरज नाही आणि म्हणून तो हे सोडून देईन चौथी व्यक्ती कदाचित विचार करेल की माझे देखील पाणी खराब आहे आणि म्हणून कदाचित तो पुढे येईल यानुसार या फेज ला आपण एक प्रकारचे रिस्क अँप्रायझल असे म्हणू शकतो ही रिस्क किती प्रमाणात घडू शकते ती कशी घडू शकते त्या रिस्क ची तीव्रता आणि असुरक्षितता किती आहे असे काही प्रश्न आहेत तेव्हा माझ्याकडे हे अशा प्रकारचे रिस्क अँप्रायझल आहे मी माझी स्वतःची रिस्क इव्हॅल्यूयेट करत आहे तेव्हा आपण या रिस्क अँप्रायझल बद्दल बोलत आहोत लोकांच्या मनामध्ये हा पहिला प्रश्न येऊ शकतो आता त्यांच्या मनामध्ये दुसरा प्रश्न काय येऊ शकतो

काही कल्पना तुम्ही विचार करत असाल मी तुम्हाला पाहू शकत नाही परंतु तुम्ही विचार करू शकतात तुम्ही कल्पना करू शकतात मी तुम्हाला थोडा वेळ देतो त्यामुळे तुम्हाला थोडे ब्रेन स्टॉर्मीग एक्शन स्टॉर्मीग व्हायला मदत होईल तेव्हा मी फक्त किंमत या गोष्टीचा विचार केला नाही बरेच लोक फक्त किमती बद्दलच विचार करतील परंतु मी हे खरोखर प्रभावी आहे का याचादेखील विचार करेल तुम्ही मला सांगत आहे की मी धोक्यात आहे आणि मला ही रेन वॉटर हार्वेस्टिंग टॅंक ऑफर करत आहात परंतु जरी मी धोक्यात असेल तरीसुद्धा मला पहिला प्रश्न असा पडेल की खरोखर ही रेन वॉटर हार्वेस्टिंग टॅंक माझी रिस्क कमी करण्यासाठी मदत करेल का जर हे मेकॅनिझम खरोखर चांगले नसेल तर हे इंस्टॉलींग करण्याचा आणि त्याच्याकडे पाहण्याचा अर्थ काय असेल तेव्हा मला खरोखर दुसरा विचार करावा लागेल की हे चांगले आहे की नाही तेव्हा ही व्यक्ती कदाचित त्याच्या मित्राला बोलवेल आणि त्याच्या मित्राने जर सांगितले की खरोखर हि टॅंक चांगली आहे मी सुद्धा हे इन्स्टॉल केलेले आहे तेव्हा तो ही फारच चांगली बातमी आहे असे म्हणेल तेव्हा तो पुढे जाण्याचा निर्णय घेईल आणि नंतर या दुसऱ्या व्यक्तीला काही नातेवाईक आहेत आणि ते त्याला कदाचित हे चांगले नाही असा उपदेश देतील आणि त्याचा परिणाम होऊन तो हे सोडून देईल आणि त्यामुळे तो हि टॅंक इंस्टॉल करणार नाही त्याला हे आवडणार नाही या व्यक्तीला कदाचित काही मित्र देखील असतील आणि तो त्यांना बोलावून त्यांच्यासोबत चर्चा करेल आणि ते त्याला उपदेश देतील की ही टॅंक खरोखर चांगली आहे आणि तुझ्या राहत्या जागेवर पिण्याच्या पाण्याची रिस्क कमी करण्यास खरोखर चांगली आहे आणि जर तू हे पाणी पिले तर खरंच फार चांगले होईल म्हणून तो या रिव्हिव वरून समाधानी होईल आणि पुढे जाण्याचा निर्णय घेईल या फेज ला आपण काय म्हणू शकतो पहिले आपण रिस्क अँप्रायझल म्हणू शकतो आणि दुसरे काय तर याला आपण रिस्पॉन्स एफिशियन्सी विशेषतः आउटकम एक्सपेक्टनसी असे म्हणू शकतो जर मी एखाद्या गोष्टीला इन्स्टॉल करायला गेलो तर त्यापासून परत काय मिळेल ते कार्य करेल का त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते कार्य करेल की नाही मनामध्ये तिसरा प्रश्न येतो की तुम्ही या धोकादायक जागेवर आहात आणि तुम्ही निर्णय घेतला आहे की ही पावसाच्या पाण्याची टाकी प्रभावी आहे परंतु मनामध्ये तिसरा प्रश्न काय आहे हे फार गमतीशीर आहे सेकंदासाठी फक्त विचार करा लोकं साधारणपणे या तिसऱ्या प्रश्नाबद्दल काय विचार करू शकतात मी धोक्यात आहे आणि कुणीतरी निर्णय घेत आहे आणि नंतर ही पावसाच्या पाण्याची टाकी देखील योग्य आहे असा निर्णय घेत आहेत तेव्हा याबद्दल काय विचार करायचा मी असे करू शकतो का इथे मी असे करायला बरीच कारणे आहेत इथे किमतीचा प्रश्न आहे इथे मटेरियल ची उपलब्धता हा प्रश्न आहे तसेच इथे असा प्रश्न आहे की मला इथे पुरेशी जागा आहे की नाही तेव्हा ही व्यक्ती बँकेला विचारते त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत आणि म्हणून कदाचित त्याला काही लोन मिळते का यासाठी तो बँकेला विचारतो तेव्हा बँक त्याला सांगते की त्याचे आधीच लोन आहे आणि म्हणून त्याला अजून काही जास्तीचे क्रेडिट आता मिळू शकत नाही आणि म्हणून तो तेथून निघतो या व्यक्तीला देखील आर्थिक समस्या आहेत आणि तो त्याच्या बायकोला बोलवतो त्याची बायको त्याला सांगते की आपल्याकडे हे जास्तीचे बचत केलेले आहे आणि म्हणून काळजी न करता तुम्ही हे करू शकतात त्यामुळे तो फार आनंदित होतो आणि म्हणून तो ही नवीन टँक इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करतो आता आपण याला काय म्हणू शकतो तर पहिले म्हणजे रिस्क अँप्रायझल आणि नंतर रिस्पॉन्स एफिशियन्सी तेव्हा या फेज ला आपण काय म्हणू शकतो तर आपण सेल्फ एफिशियन्सी असे म्हणू शकतो हा एक प्रकारचा आत्मविश्वास आहे त्याचे कारणे वेगवेगळी असू शकतात काहीवेळा आर्थिक कारणे असू शकतात काहीवेळा ऑर्गनायझेशनल समस्या असू शकतात भौतिक समस्या असू शकतात जसे की माझ्याकडे माझ्या घरात जागा नाही आणि त्यामुळे मी हे करू शकत नाही मी हे मटेरियल विकत घेऊ शकत नाही आणि त्यामुळे मी हे करू शकत नाही जर मला टेक्नॉलॉजिकल ज्ञान किंवा सपोर्ट नसेल तर मी हे करू शकत नाही तेव्हा तिथे काहीतरी असायला हवे की मी धोक्यात आहे आणि तिथे काही तरी काम करायचे आहे आणि मी हे करू शकतो हे कॉग्निटिव्ह आणि ह्युरीस्टिक दृष्टिकोनातून फार गंभीर आहे परंतु हा शेवट नाही तेव्हा अजून हा शेवट नाही तर दुसरे काय अजून यापेक्षा फार गंभीर आहे लास्ट माईल एक्शन म्हणजेच कदाचित त्याच्याकडे बचत केलेले पैसे असतील परंतु तरीसुद्धा त्याला अजून थोड्या काही लोन ची गरज आहे मला ही टॅंक इन्स्टॉल करण्यासाठी अजून थोडे काही माइक्रोक्रेडिट मिळेल का आणि म्हणून तो काही मायक्रो क्रेडिट एजन्सी ला विचारतो आणि ते त्याला तुम्ही हे करू शकतात असे सांगतात आणि नंतर तो फार आनंदित होतो आणि या टॅंक साठी पुढे जाण्याचा निर्णय घेतो तेव्हा शेवटी तो ही रेन वॉटर हार्वेस्टिंग टॅंक स्वतःला पिण्याच्या पाण्याच्या डिझास्टर पासून संरक्षण करण्यासाठी इंस्टॉल करतो तेव्हा या थेरीज बऱ्याच मार्गांनी येत असतात त्यातील एक म्हणजे प्रोमिनन्ट इन्फ्लूएंटिअल मॉडेल थेअरी ही प्रोटेक्शन मोटिवेशन थेरी आहे मी फक्त या सर्वांचे संक्षिप्त पद्धतीने सिंपलीफिकेशन केले आहे जेणेकरुन तुम्हाला कल्पना येईल की आपल्या मेंदूत विविध विषय विविध सिद्धांत आणि मॉडेल्स या आपल्या तर्कवितर्क प्रक्रियेचे कशा प्रकारे वर्णन करतात हे सर्व एकमेकांपासून वेगवेगळे आहेत तिथे बरेच व्हेरिएबल आहेत परंतु हे संक्षिप्त रूपात आहेत हे एक PMT मॉडेल आहे हे कम्युनिकेशन थेरी कडून आले आहे यावरून चांगले कळते की ही विशिष्ट कॉग्निटिव्ह प्रोसेस भीती कशाप्रकारे लोकांना त्यांचे वर्तन बदलण्यास प्रोत्साहित करते Refer Slide Time 2849 आणि हे 1975 मध्ये आर Rogers यांनी विकसित करायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर देखील रॉजर्स च्या काही सहकाऱ्यांनी हे रिवाईज केले तेव्हा इथे हे PMT प्रोटेक्शन मोटिवेशन थेरी चे कंपोनेंट आहे एक म्हणजे भीती वाटणे म्हणजेच जर तुम्ही काही चुकीचे वर्तन करत असाल जसे की तुम्ही धूम्रपान करत आहात तुम्ही तुमचा कचरा गटारी मध्ये फेकत आहात आणि नंतर त्याचा काय परिणाम होतो आणि ते थ्रेट अप्रायझल आणि रिस्पॉन्स एफिशियन्सी आणि सेल्फ एफिशियन्सी निर्माण करतात जर मी तुम्हाला काही करायला सांगितले काही इन्स्टॉल करायला सांगितले काही प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करायला सांगितला त्याचप्रमाणे जर मी तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंग टॅंक विकत घ्यायला सांगितली किंवा फ्लड इन्शुरन्स विकत घ्यायला लावला तर त्याची किंमत किती असेल त्याचे परतावे काय असतील आणि त्यासाठी तुमची क्षमता आहे की नाही तुमची आर्थिक क्षमता आहे का भौतिक क्षमता आहे का आणि तसेच अडपटिव रिस्पॉन्स ची किंमत काय असेल आणि खरोखर या प्रोटेक्शन मोटिवेशन थेरी साठी चे कोपिंग अप्रायझल कोणते आहे तेव्हा भीती वाटणे सदोष प्रतिसादाची भीती जसे की जर तुम्ही धुम्रपान करत आहात तर कदाचित ते तुम्हाला काही आनंद देईल आणि नंतर त्याची तीव्रता असेल आणि तसेच काही प्रकारची असुरक्षितता देखील तुम्हाला जास्त असुरक्षित बनवेल किंवा कदाचित जर तुम्ही कचरा फेकत असाल आणि कदाचित त्यासाठी तुम्हाला फार अंतरावर जायची गरज वाटत नसेल त्यामुळे तुम्ही ते तुमच्या घराच्या जवळच फेकत असाल परंतु त्यामुळे देखील खरोखर तुमचे ड्रेन आणि गटर चोक अप होऊ शकतात आणि म्हणून खरोखर ही बेरीज वजाबाकी थ्रेट अप्रायझल मध्ये येते आणि नंतर ते तुमचे प्रोटेक्शन मोटिवेशन वाढवते परंतु जेव्हा रिवॉर्ड जास्त असतात जसे की समजा धुम्रपानासाठी किंवा सदोष प्रतिसादासाठी किंवा ड्रेन मध्ये कचरा फेकण्यासाठी आणि त्याचे परिणाम कमी असतात तेव्हा तुम्ही ते करण्यासाठी प्रोत्साहित होत नाही त्याचप्रमाणे रिस्पॉन्स एफिशियन्सी आणि सेल्फ एफिशियन्सी रिस्पॉन्स एफिशियन्सी म्हणजे एखाद्याचे वर्तन त्याला धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी किती प्रभावी आहे याचे मूल्यमापन करते आणि सेल्फ एफिशियन्सी म्हणजेच एखाद्याची कुठलेही चांगले वर्तन करण्यासाठीची क्षमता याचे मूल्यमापन करते आणि म्हणून जर मला असे कळले की या टेक्नॉलॉजी खरोखर काम करतात तर मी हे जास्त प्रभावीपणे करू शकेल याचे बरेच फायदे आहेत आणि मला याचा आत्मविश्वास आहे नंतर मी याची किंमत आणि इतर खर्च काय आहेत तेसुद्धा पाहिल आणि म्हणून ही बेरीज वजाबाकी करून मी माझ्या कोपिंग अप्रायझल चा निर्णय घेईल आणि प्रोटेक्शन मोटिवेशन साठी जाईल तेव्हा हे बऱ्याच आरोग्य विषयक क्षेत्रांमध्ये वापरले जाते आणि अलीकडे डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट मध्ये देखील वापरले जाते तसेच आपल्याकडे इतर मॉडेल्स देखील आहेत जसे की हेल्थ बिलीप मॉडेल त्याचे बरेच कॉम्पोनन्ट्स आहेत जसे की थ्रेट ज्याचे तीव्रता आणि संवेदनशीलता हे दोन कॉम्पोनन्ट्स आहेत आणि नंतर याचे फायदे आणि हे अवलंब करण्यामध्ये काही अडथळे असे कृतींचे संकेत आहेत त्यामुळे आरोग्यविषयक वर्तन पुढे येते किंवा फिशबेन आणि अजेन यांनी 1975 मध्ये विकसित केलेली रिस्पोंड एक्शन ची थेअरी आहे त्यांच्याकडे देखील सारख्याच कथा आहेत जसे की प्रोटेक्शन मोटिवेशन मध्ये बिहेविअरल बिलीफ काय आहेत भीती बद्दल मी काय मानतो आणि या प्रोटेक्शन मोटिवेशन चे आउटकम काय आहेत त्यावर दृष्टिकोन कसा असावा हे मी करावे किंवा नाही हे आहे तसेच यावर बाकीचे लोक काय विचार करतील समाज काय विचार करतो माझे मित्र काय विचार करतात याचादेखील परिणाम होत असतो तर आता नॉर्मटिव्ह बिलीफ आणि त्याचे पालन करण्याची प्रेरणा आणि व्यक्तिनिष्ठ मानके नियम आणि कायदे ज्यामुळे हेतू आणि शेवटी वर्तन होते तसेच आपल्याकडे थेअरी ऑफ प्रेडिक्शन म्हणजेच निर्देशित वर्तणुकीच्या चा अंदाज देखील आहे तेव्हा ही डायग्राम तुम्ही पाहू शकतात आणि इथे फक्त एक झलक दाखवली आहे सर्व काही सांगितलेले नाही परंतु मला आशा आहे मी तुम्हाला या रेनवॉटर हार्वेस्टिंग टॅंक इन्स्टॉलेशन च्या कार्टून द्वारे अधिक व्यापक ओव्हर्व्ह्यू देऊ शकेल आणि डिझास्टर च्या तयारीच्या कॉग्निटिव्ह दृष्टिकोनातून तुम्हाला या संपूर्ण पिक्चर मधून चांगल्याप्रकारे कल्पना येईल धन्यवाद मी तूमचा आभारी आहे